हे या कोर्सचे शेवटचे व्याख्यान आहे या अनेक आठवड्यांत आपण काय केले यावर हे प्रतिबिंबित होते हा आठ आठवड्यांचा कोर्स होता आपण प्रथम मुख्य मैलाचे दगड पाहण्यापासून सुरुवात केली आणि इतिहासाचा मागोवा घेण्याची कल्पना होती मानवी वर्तनाचे बारकाईने आकलन करण्याच्या दृष्टीने आपण या बर्याच वर्षांत पुढे कसे गेले आहोत त्यानंतर आम्ही स्वतंत्र किंवा अत्यंत विवेकी प्रकारांच्या संकल्पनांकडे पाहिले तरी या प्रकारची विभाजन सोयीनुसार होते कारण आम्ही एकाच वेळी मानवी वर्तनाचा प्रत्येक भाग अभ्यासू शकत नाही म्हणून वेगवेगळ्या आठवड्यात वेगवेगळ्या प्रक्रिया तपासल्या गेल्या विचारपूर्वक केल्या गेल्या चर्चा केल्या गेल्या म्हणून एका आठवड्यात आपण फक्त आकलनाबद्दल बोललो नंतर आपण फक्त भावनाबद्दल बोललो केवळ आम्ही एका आठवड्यासाठी स्मृती दुसऱ्या आठवड्यासाठी व्यक्तिमत्त्व अनुवंशशास्त्र आणि यादी निश्चित करते व्यक्तिमत्व बुद्धिमत्ता आणि योग्यता या सर्वाबद्दल बोललो मग या आठवड्यात आम्ही प्रयोगशाळेच्या सत्रांकडे पाहत आहोत ही अशी सत्रे होती जी आपल्याला मूलभूतपणे सत्यापित कशी करावीत कसे प्रमाणित करावे प्रामाणिकपणे परीक्षण कसे करावे प्रयोगात्मकपणे कसे ठरवायचे हे समजून घेण्यास मदत करण्यासाठी समजा होय हे बांधकाम आहे हे सिद्धांत काय म्हणतात आणि ही चाचणी करण्यायोग्य प्रक्रिया आहे ही एक अवलोकन करण्यायोग्य बाब आहे आपण करू शकता हे स्वत दुसरे कोणीही त्याची प्रतिकृती तयार करू शकेल आणि अशाच प्रकारे आपण पद्धतशीरपणे पुढे आला आहात आणि शोधण्याच्या पुरावा आधारित प्रकार आहात हे असे सर्व विज्ञान आहे जे मानसशास्त्र देखील करत आहे प्रयोगशाळेच्या सत्रांमध्ये आपण काही प्रात्यक्षिके पाहिली उदाहरणार्थ आपण मुल्लर लायर भ्रम पाहिले आता मानसशास्त्राचे कोणतेही प्रास्ताविक पुस्तक आपण भ्रम याबद्दल बोलू आणि हे देखील निश्चितपणे मुल्लर लिअर भ्रम संदर्भित करेल आपण येथे काय पाहिले हे अगदी सोपे आहे असे म्हणते की आपल्याकडे बाण जोडलेली रेखा आहे आपल्याकडे पंख हेड लाईन आहे आणि त्यानंतर आपण आता त्यानुसार पंख हेड लाइन समायोजित करण्यासाठी एरो हेड लाइन बघायला सांगितले आणि आपण त्रुटीची टक्केवारी मोजा आज आपण काय करणार आहोत ते मुळात वैकल्पिक साधनांकडे पाहणे आतापर्यंत आपण जे केले ते सर्व काही आपल्याला मानसशास्त्राच्या कोणत्याही प्रयोगशाळेच्या मॅन्युअलमध्ये सापडेल पारंपारिक आपल्याला पेपर पेन्सिल आधारित चाचणीबद्दल अधिक सांगेल जुने उपकरण आणि नवीन एक आपल्याला संगणक सहाय्यक प्रकारच्या सर्व गोष्टी सांगतील म्हणूनच हे आपले शेवटचे व्याख्यान आहे आपले लक्ष केंद्रित करणे हे आहे की आपण जुन्या उपकरणाद्वारे गोष्टी पुन्हा करू शकतो तर आपण हे काहीतरी नवीन काय करता आपण जुन्या उपकरणाच्या आधारे एक पर्यायी पर्याय शोधण्याचा प्रयत्न करीत आहात हे एक दुसरे असू शकते जेव्हा मी साधने आणि उपलब्ध तंत्र शोधतो तेव्हा विविध प्रयोगशाळेतील सत्रे अद्याप काहीतरी विचारत असतात त्यांची अजूनही काही हरवली आहे का जरी हा एक मानसशास्त्रीय अभ्यासक्रम आहे आणि त्यातील तपशिलात प्रवेश करणार नाही परंतु मला नक्कीच त्या विषयांवर स्पर्श करण्याची इच्छा आहे जेणेकरुन आपण विचार करत राहू शकाल एक विचार जो नंतर जाणतो आपल्याला नवीन दिशानिर्देशांकडे वळवेल तर मी प्रथम मुलर लिअर भ्रमचे उदाहरण घेऊ मुलर लायर भ्रम मुळात आपणास पंख हेडिंग लाइन हलविणे पंख हेड लाइन समायोजित करणे आणि पॉईंटरच्या आधारावर पंख असलेल्या हेडलाइनची लांबी किती आहे किंवा किती आहे याची गणना करण्यासाठी प्रयोगकांच्या आधारे इच्छित होते आता कल्पना करा की आपण आपला डावा आणि उजवा आणि दोन्ही वापरत असाल तर एकदा आपण प्रबळ हात मानसशास्त्र वापरल्यास असे म्हणाल की आपला कोणताही हात वर्चस्व नाही तर जर मी हँडनेस बायस्ड शेड्यूल मुळात एखादी यादी वापरली तर आपण आपला उजवा किंवा डावा हात किती प्रबळ वापरता हे मोजण्यासाठी वापरली जाते आता मानसशास्त्रात तुम्हाला डाव्या हाताचे वर्चस्व असलेल्या उजव्या हाताचे वर्णन सापडेल आणि मग त्यात विसंगती वर्चस्व नावाच्या गोष्टीबद्दलही चर्चा होईल म्हणजे विशिष्ट प्रकारच्या कार्यासाठी दोन्ही हात प्राधान्य दिले जातात आणि तुम्ही असे म्हणू शकत नाही की नाही उजवा किंवा डावा वर्चस्व तर त्या विसंगती वर्चस्व प्रकरणे आहेत आता मी डाव्या हाताच्या उजव्या हाताने आणि विसंगती वर्चस्व गाजविण्यास तीन गट फार सहजपणे बनवू शकतो आणि मग मी म्हणालो की आपल्या प्रबळ हाताने आणि आपल्या बिनबहुल हातांनी समायोजन करणे तुम्हाला माहित आहे आणि मग मी आता तीन गटांची तुलना करतो तर मी मूलर लायर इल्यूजन वापरत आहे हे खूप उपकरण आहे परंतु नंतर मी जे काही करत आहे ते काही वेगळे आहे दुसरा पर्याय म्हणता येईल उदाहरणार्थ मी प्रबळ हाताचा वापर करतो परंतु नंतर मी असे म्हणतो की बाण डोके असलेली रेखा आणि हलकीफुलकी त्यांनी अशी बनविली जाईल की ते एकमेकांना स्पर्श करतात आणि नंतर मी सहभागी बनवू इच्छितो बाह्य चळवळ ही एक असू शकते आणि मग मी अगदी शेवटी पंख असलेल्या डोक्याची ओळ समायोजित करतो आणि नंतर मी सहभागीने अंतर्भागात हालचाल करू इच्छितो आणि मग मी असे म्हणतो की दंड होईल वर्चस्ववादी हात आणि अराजक हातात भ्रम किती प्रमाणात येते तेव्हा बाह्य चळवळ विरूद्ध आवक करणे आणि आवक बाह्य हालचाली लक्षात ठेवणे म्हणजे सांधे शरीराच्या जोड्यांशी संबंधित आहे तर आपण बायोमेकेनिक्स घेऊ शकता आणि मानसशास्त्रासह जोडू शकता आणि आपण नवीन परिचय घेऊन पुढे आलात तर साधन एकसारखेच आहे परंतु नंतर आपण त्याच जुन्या साधनाचा वापर करून वैकल्पिक पुढे आला आहात आणि हे अंदाजे सर्व मानसिक उपकरणांसाठी केले जाऊ शकते नवीन की जुन्या जुन्या साधनांचा वापर जुन्या साधनांविषयी कसा करावा याबद्दल बोललो आणि नवीन पर्याय शोधा आता आपण वैकल्पिक साधने आणि तंत्राकडे जाऊया हीच चर्चेचा विषय आहे जी आपण आज घेणार आहोत आता मानसशास्त्रात कशामध्ये रस आहे आम्हाला मूलतः त्या व्यक्तीच्या मेंदूत काय होते हे समजून घेण्यात रस असतो दोन जरी मी थेट मेंदूकडे डोकावू शकत नाही किंवा जरी मी इमेजिंगमध्ये चुंबकीय अनुनाद किंवा कार्यात्मक चुंबकीय अनुनाद इमेजिंगसारख्या काही तंत्रात वापरत नसलो तरीही मला वर्तन प्रकट वर्तन आणि त्याकडे पाहणे आवडेल मेंदूच्या आत जाणाऱ्या गोष्टीशी मी याचा संबंध जोडण्याचा प्रयत्न करेन आता मला प्रकट झालेल्या वागण्यात रस आहे परंतु मला त्यासंबंधित दुवा जाणून घेण्यास देखील आवडेल एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये किंवा व्यक्तीच्या मनामध्ये काय जाते या संदर्भात त्याचा अर्थ लावा आणि नंतर मला विशिष्ट परिस्थितीत देखील रस आहे असे म्हणा की माझ्याकडे थेरपिस्ट आहे आणि माझा ग्राहक आहे आता ही परिस्थिती आहे जिथे माझे लक्ष काही विशिष्ट लक्षणांवर अवलंबून आहे विशिष्ट प्रकारच्या सीसा ज्याच्या आधारे मी काही कमी करू शकतो असा निष्कर्ष जो मला माझ्या उपचारात्मक हस्तक्षेपामध्ये तीक्ष्ण करण्यात मदत करेल जे सहभागी साठी सहाय्यक असू शकेल त्याचप्रमाणे मी जर काही प्रकारचा संबंध पहात असेल तर स्वारस्याच्या दोन दोन चलांमधील संबंध ही विशिष्ट परिस्थिती आहे ज्यामध्ये मला रस आहे म्हणूनच मूलत सर्व मानसशास्त्रज्ञ ज्याला त्यांना प्रकट केलेल्या वागण्यात रस असतो त्यांना काहीजण कदाचित स्वभावाच्या गुप्त स्वरूपामध्ये देखील रस घेतात परंतु त्यांना ज्या गोष्टी आतल्या त्या त्या अनुषंगाने वर्णन करण्यास आवडेल मन किंवा मेंदू आणि विशिष्ट परिस्थितीत काय होते जसे की विशेष प्रकारचे नातेसंबंध किंवा उपचारात्मक सत्र आता मी दोन व्यापक उद्दीष्टाने हे करू शकतो एक मी संशोधनात रस असणार्या कुणालातरी अधिक आहे आता जर माझ्याकडे हे कौशल्य असेल तर मग मला काही साधने मास्टर करण्याची आवश्यकता आहे आणि दुसरे असे आहे की मला स्वत ला संशोधन करण्यात रस नाही परंतु इतरांनी केलेले संशोधन वाचण्यात मला रस आहे तर मी अधिक समजून घेण्यासाठी वाचनात अभ्यासात अधिक आहे परंतु नंतर आपण हे देखील समजून घ्याल की काही पद्धती आणि आकडेवारी आपल्याला आवश्यक समजून घेणे आवश्यक आहे आणि हे समजणे आवश्यक आहे कारण आपल्याला सिद्धांत आणि अभ्यासामधील अंतर कमी करायचे आहे म्हणूनच मानसशास्त्रज्ञ काय करतात हे आता एकंदरीतच लक्षात आले आहे की बहुतेक लोक गुणात्मक तंत्र वापरतात किंवा ते परिमाणात्मक तंत्र वापरतात आणि जे परिमाणवाचक तंत्रे मोठ्या प्रमाणात वापरतील ते प्रबळपणे साधने वापरतात जे एकतर भिन्नता किंवा प्रतिगमन विश्लेषणाचे विश्लेषण करतात तर आता ते भिन्नतेच्या विश्लेषणाचे सर्व भिन्न रूपे असू शकतात किंवा ते कोणत्याही प्रकारचे प्रतिगमन विश्लेषणाचे असू शकते परंतु ही दोन प्रबळ साधने आहेत जी परिमाणात्मक डेटाचे विश्लेषण करण्यासाठी वापरली जातात परंतु नंतर आपण खाली जाल तर आपल्याला हे समजेल की आपल्यास स्वारस्य असलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी ही दोन साधने कदाचित योग्य नसतील म्हणूनच एनोवा आणि रिग्रेशन या दोन प्रभावी विश्लेषणे साधनांचा वापर करून सर्व प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे दिली जाऊ शकत नाहीत मी हे का म्हणत आहे याची आता एक गोष्ट समजून घ्या अशी चर्चा चालू आहे एक अर्थात नक्की कोणत्या तंत्रज्ञानाचा अवलंब करावा तर तेथे वारंवारतावादी दृष्टिकोन असे काहीतरी आहे म्हणून भिन्नतेचे विश्लेषण आक्रमणाचे विश्लेषण त्या सर्व प्रकारच्या सांख्यिकीय तंत्रे आहेत ज्यास वारंवारतावादी दृष्टिकोन म्हटले जाते आणि नंतर तेथे बाईशियन दृष्टिकोन म्हटले जाते हे दोन भिन्न प्रकारचे दृष्टिकोन आहेत आणि आपल्याला या दोन तंत्रे आणि युक्तिवादांविषयी माहिती दिली जावी लागेल ज्या आधारावरवारंवारतावादी दृष्टीकोन किंवा बाएशियन दृष्टिकोन वापरायचा की नाही याबद्दल आपण अत्यंत योग्य निर्णय घेऊ शकता आपण आपल्या स्वत च्या डेटाचे विश्लेषण करता तेव्हा मी या दोन तपशीलांमध्ये जात नाही परंतु मी हे का म्हणत आहे त्याचे कारण काय आहे कारण असे आहे की जेव्हा आपण परिमाणवाचक तंत्र शोधता आणि आपण डेटाची तुलना करण्याचा प्रयत्न करता तेव्हा जे घडते ते मूलतः आपण वैयक्तिक परिणामांदरम्यान व्यक्तीच्या परिणामाच्या दरम्यान शोधत असता आणि नंतर आपली प्राथमिक स्वारस्यता व्यक्तीमध्ये असते आता मानसशास्त्राची समाजशास्त्राशी तुलना करा हे दोन विषय थोडे वेगळे आहेत आणि मी नेहमी सांगतो की मानसशास्त्र असे काहीतरी आहे जे नेहमीच झूम वाढवण्यास आवडेल आणि एखाद्या व्यक्तीकडे लक्ष केंद्रित करेल जेथे समाजशास्त्र नेहमीच झूम वाढवण्याचा आणि पाहण्याचा प्रयत्न करेल नक्कीच त्या व्यक्तीचा समूह सामाजिक मानसशास्त्र देखील करतो की समुदाय मानसशास्त्र देखील करतो परंतु बहुतेक ते समाजशास्त्रज्ञ असतात ज्यांना नेहमी झूम कमी करणे आणि प्रक्रिया पाहणे आवडते तर मानसशास्त्रज्ञांना नेहमीच झूम वाढवणे आवडते आता जेव्हा मी झूम करते तेव्हा मला प्रामुख्याने त्या व्यक्तीकडे पहात रस असतो तर वैयक्तिक आतल्या सर्व प्रक्रिया पण काय होते मी माझ्या निष्कर्षांवर सामान्यीकरण करण्याचा मानसशास्त्रज्ञ म्हणून एक प्रवृत्ती दर्शवितो आणि जेव्हा मी माझ्या संशोधनाची ही बाजू पहातो तेव्हा साधारणत मी जातो आणि विषय विश्लेषणाच्या दरम्यान वैयक्तिक विश्लेषणाच्या दरम्यान येतो म्हणूनच दरम्यान आणि त्या दरम्यान दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या प्रत्येकाने नेहमी लक्षात ठेवणे आवश्यक असते आणि ती लक्षात ठेवणे आवश्यक आहे की आमची प्राथमिक स्वारस्य व्यक्तीमध्ये काय आहे हे आहे तर आमची मूलभूत प्रवृत्ती नेहमीच आपल्याला सामान्य व्यक्तींमध्ये आढळलेल्या गोष्टींचे सामान्यीकरण करणे असते आमच्या नमुना भाग व्हा आता डेटा कलेक्शनच्या नवीन फॉरमॅटस वर येऊ आम्ही पेपर पेन्सिल स्वरुपात पाहिले आहे आम्ही संगणकास सहाय्य केलेले स्वरूप पाहिले आहेत आता आपण उदाहरणार्थ म्हणत असलेल्या सद्य प्रवृत्तीकडे लक्ष दिल्यास उदाहरणार्थ कार्यात्मक चुंबकीय अनुनाद इमेजिंगवर आधारित संशोधन घेऊ आता ही तारीख संकलनाची एक नवीन पद्धत आहे ज्याचा मानसशास्त्रात खूप प्रभाव आहे आता एफएमआरआय अभ्यासामध्ये काय होते आपल्याकडे मोजमापांची संख्या आहे दिलेल्या वेळी आपण मेंदूत नकाशा कराल तर आपण मेंदूमधील ही जागा पहा आणि शेवटी आपण वर्तनात्मक साधनांच्या तुलनेत तुलना करीत एक प्रचंड डेटा घेऊन पुढे आलात आता त्यांच्या अभ्यासाचे एक साधन म्हणून एफएमआरआय म्हणून वापरले गेलेले कोणतेही कागद पहा आपल्याला शेवटी हे समजेल की सांख्यिकीय साधनांचा वापर करून बॉक्सचे विश्लेषण केले जाते म्हणूनच ही मुख्य चाचणी म्हणजे मेंदूच्या व्यस्तते विरूद्ध मेंदूची नसलेली उपस्थिती किंवा मेंदूची व्यस्तता यांच्यात फरक निर्माण करण्यासाठी काहीच उपयोग नाही आणि पुन्हा ती सांख्यिकीय चाचणी टी चाचणी महत्त्व आहे त्यापैकी मेंदू गुंतलेला आहे की नाही हे सांगते आणि पुन्हा असे म्हणत आपण असे समजूत करता की ऑक्सिजनयुक्त रक्त मेंदूच्या विशिष्ट क्षेत्रामध्ये तुलनेने जास्त प्रमाणात कार्य केले जात असताना कार्य केले जात होते जे अप्रत्यक्षपणे सूचित होते की हा भाग मेंदू व्यक्तीकडून केलेल्या कार्यासाठी जबाबदार असतो आता पूर्वीचे लोक ईईजी डेटाचा वापर करत होते प्रयोगशाळेतील प्रयोग आणि संशोधनाच्या समकालीन प्रवृत्तीची सर्वात मोठी बाब जी आपण नेहमी शोधू शकतो आपण मानसिक प्रक्रिया पाहता आपण खरोखर काय पहात आहात याचा विचार करावा लागेल ऐहिक प्रक्रिया किंवा त्यांची स्थानिक प्रक्रिया दिलेल्या वेळेत माझे मेंदू काहीतरी विचार करतो माझे विचार विशिष्ट प्रकारच्या कल्पना कल्पना कल्पना कल्पना भावना घेऊन पुढे येते आणि नंतर मी माझ्या वागण्यातून प्रकट होते जेव्हा मी नक्कीच वेळ पाहतो एफएमआरआय एक चांगले साधन नाही जर मला स्पेसकडे पहायचे असेल तर एफएमआरआय एक चांगले साधन बनले तर अगदी नवीनतम तंत्रात देखील मोठा अडथळा आहे कारण मला वेळेच्या विरूद्ध भूखंडाची जागा माहित नसते जेणेकरून मी कृती काढू शकतो आणि त्यांना या वेळी शोधण्यात समर्पित केले आहे त्याच ठिकाणी हे माझे मेंदूत बुरखाखाली आहे म्हणूनच माझे मन मला अनुभव दिला आणि म्हणूनच हे माझे प्रकट वर्तन होते तर यापैकी बर्याच गोष्टी आंतर स्थान ते अधिक आणि अधिक निसर्गाने निहित असतात चला आता आणखी एक उदाहरण घेऊया ज्या आता आपल्याकडे भावनांकडे एका आठवड्यात पाहिल्या आहेत आमच्याकडे भावनांवर प्रयोगशाळेचे सत्र देखील होते आता आपण नियमन भावनांच्या नियमनावर परिणाम करणारे संशोधन पाहू आता मी सध्या माझ्या द्वितीय स्थितीबद्दल काय वाटत आहे याकडे लक्ष देत असल्यास मी जी भावना अनुभवत आहे त्याचा मूळत मी आधी अनुभवलेल्या भावनांवर अवलंबून आहे जे मी यापूर्वी काही तासांपूर्वी एक दिवस थोड्या वेळाने अनुभवत होतो आधी मी गेल्या काही दिवसांत काय अनुभवत होतो या सर्व गोष्टींमध्ये खूप फरक पडतो आता जेव्हा मी भावनांच्या स्थितीस सहाय्य करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मुळात मी काय पाहतो तेच मी एखाद्या विशिष्ट वेळी अनुभवत आहे म्हणूनच हा आपल्याला माहित असलेल्या विचारांचा ऐहिक प्रकार आहे ही एक लौकिक प्रक्रिया आहे जिथे ही लौकिक प्रक्रिया वर्तमानातील भूतकाळ थोडेसे अधिक भूतकाळ तास दिवस महिने आणि पुढे मॅपिंग करत असल्याचे सूचित होत नाही काही महिने आठवडे दिवस किंवा काही तास चालणार्या तुलनेने जास्त काळ मी मनाची स्थिती असू शकते आता मानसशास्त्रीय साधनांचे आकलन करण्याच्या बाबतीत खूपच अडचण आहे आणि म्हणूनच या व्यक्तिमत्त्वावर प्रभाव पाडण्याचे सामर्थ्य भिन्न आहे आणि हे न्यूरोटिझिझम औदासिन्य स्वत चा सन्मान आणि अशाच प्रकारे वैयक्तिकरित्या संबंधित आहे आणि जसे आपण समजले आहे की जेव्हा आपण या गोष्टींकडे पाहता तेव्हा आपल्या लक्षात येण्यासारख्या बाबी या दृष्टिकोनातून खरोखरच रोमांचक असतात जेंव्हा आपण प्रभावाची नियामक प्रक्रिया पाहतो तसेच कुप्रसिद्धीच्या प्रक्रियेकडे पाहतो आता याला एक नवीन पर्याय आहे तिथे अनुभव नमूना पद्धत असे काहीतरी आहे ईएसएम आता पारंपारिक प्रश्नावलीच्या तंत्रानुसार काय होते पेपर पेन्सिल आधारित तंत्र किंवा संगणकास सहाय्यित तंत्र मुळात सहभागी जे त्यांनी यादृच्छिक टाइम पॉइंटवर प्रश्नावली भरली वास्तविक वेळेत प्रक्रिया मोजण्याचा दिवस तर काय होईल आपल्याकडे तुलनेने उच्च वारंवारता आहे असमान मध्यांतर हे अनुक्रमात्मक अवलंबन असू शकते आणि आपण सर्किडियन लयकडे न पाहण्याच्या स्तरावर देखील जाऊ शकता आता या प्रत्येक वैशिष्ट्यासाठी त्यास डेटा पाठविण्याच्या विशिष्ट तंत्राची आवश्यकता आहे आणि म्हणूनच मी सुरुवातीलाच म्हटले आहे की काही विशिष्ट गोष्टी स्वत हून तपासून पाहायच्या असतील तर तुम्हाला काही मोजमापांची मास्टर आवश्यक आहे आता असा डेटा हाताळण्यासाठी व्यावहारिक दृष्टिकोन असा असेल की आपण त्या सर्वांना वेळोवेळी किंवा जागेवर किंवा दोन्ही ठिकाणी एकत्रित करता आणि आपण त्यास पारंपारिक डेटासारखे बनविले पारंपारिक डेटा म्हणजे काय पारंपारिक डेटामध्ये आपल्याकडे वस्तू आहेत आणि नंतर आपण असे म्हणता की आत्ता आपल्याला काय वाटत आहे आणि आपण पाच बिंदू स्केलसारखे काहीतरी बोलले आहे किंवा मी आपणास विचारतो की आपण आजकाल जाणवत आहात काय तर मी आत्ताच म्हणत नाही परंतु मी आजकाल म्हणतो आणि पुन्हा मी तुम्हाला एक स्केल देतो परंतु शेवटी मी ज्या साधनाचा वापर करीत आहे ती मला एक स्कोअर देते तर प्रत्येक वस्तूसाठी माझ्याकडे फक्त एक परिमाणात्मक मूल्य आहे परंतु मी सध्या जे साधन बोलत आहे त्याच गोष्टीसाठी आपल्याकडे काय घडते तेच घडते त्याच वस्तूसाठी तुमच्याकडे अनेक गुण आहेत कारण दिवसभर तुम्हाला माहिती आहे वारंवार करत आहे तर मला एक मोठी समस्या आहे कारण त्याच वस्तूने आता मला अनेक गुण दिले आहेत जर मी त्या एकत्रित केले तर नंतर हे मला पारंपारिक डेटा देते यामुळे आता काही गोष्टी गमावण्यास मदत होईल तर एकत्रिकरणाने मुळात काही मौल्यवान माहिती काढून टाकली जाते मी आपल्यासह संपूर्ण तपशील सामायिक करण्यास सक्षम नाही परंतु संरक्षण संशोधनात जेव्हा मानसिक सतर्कता येते तेव्हा या आपल्या शारीरिक क्षमता आणि प्रशिक्षणाचा परिणाम असतात सर्वात मोठी गोष्ट म्हणजे स्वत ला कसे प्रशिक्षित करावे जेणेकरून आपली जैविक प्रणाली मानसिकदृष्ट्या थोडीशी सुस्त झाली तरीही आपण अद्याप सतर्क आहात आणि आजही हे एक मोठे आव्हान आहे आता अशा प्रकारच्या गोष्टींसाठी मी डेटा एकत्रित करत असल्यास नक्कीच आता मला एक तडजोड करणारा स्कोर मिळेल ज्यामध्ये काही मौल्यवान माहिती गमावली जाईल तर त्या वेळी सर्किडियन लयमध्ये काय प्रभाव पडला किंवा काय फरक पडला त्यावेळेस जागरूकतेच्या विशिष्ट प्रकारच्या जैविक निर्देशकांमधील फरक काय होता त्या माहिती गमावल्या आणि समजा आपल्याला त्या व्यक्तीमध्ये रस आहे प्रभावाच्या बदलांमधील फरक नंतर पुन्हा आपल्या लक्षात येईल की एकत्रितता आपल्याला मदत करत नाही हे ठीक आहे तर याची काळजी घेण्याचा एक स्पष्ट मार्ग म्हणजे तुम्ही एक वेगवान क्रमवार फरक एमएसएसडीसाठी जात आहात हे एक तंत्र आहे जे मुळात चळवळ बदलण्याच्या हालचालींवर कब्जा करते आणि हे पुन्हा एक पर्यायी साधन आहे हे एक नवीन पर्याय आहे आपण मानसशास्त्रामध्ये डेटा संपादन करण्याच्या पारंपारिक पध्दतीकडे जात नाही जेव्हा आपण मानवी वर्तनाचे मॅपिंग करता तेव्हा आपण भिन्न प्रकारच्या पध्दतीकडे जाता परंतु माझी आवड आपल्याला गोंधळात टाकण्याची नाही परंतु माझे हित हे सांगणे आहे की जग असे करीत नाही या कोर्सचा एक भाग म्हणून आपण जे काही पाहिले आहे ते येथेच थांबवा आणि नवीन विकास येत आहेत आणि मला खात्री आहे की हे व्याख्यान संपल्यानंतर आणि आपण स्वतः वाचल्यास आपल्याला बर्याच नवीन गोष्टी सापडतील तर स्पष्टपणे असे काही उपाय आहेत जे मुळात आपल्याला वैयक्तिकरित्या असलेल्या प्रक्रियेमध्ये स्वारस्य असलेल्या भिन्न वैशिष्ट्यांचे प्रतिनिधित्व करतात व्यक्तींमध्ये भिन्नता आणि नंतर आपण नेहमीच आपल्या संशोधनाच्या प्रश्नास अनुकूल असलेल्या कोणत्या पद्धती आहेत हे पहावे लागेल त्यांच्या म्हणण्यानुसार पद्धती महत्त्वाच्या नाहीत तर त्यांचा संशोधनाचा प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि आपल्याला त्या पद्धती त्यांची योग्यता त्यांची मर्यादा याबद्दल चांगले ज्ञान असले पाहिजे आणि मग आपण आपल्या संशोधन प्रश्नास अनुरूप अशी पद्धत निवडाल दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी विधानाद्वारे ट्विट करण्याची शक्यता आहे मी मुळात माझ्या संशोधन प्रक्रियेचा वापर करण्यासाठी वापरत असलेल्या पद्धतीमध्ये मी थोडेसे संशोधन करू शकतो मी ही पद्धत वैज्ञानिकदृष्ट्या मान्य असलेल्या थोडीशी सानुकूलित करतो जी खूपच जास्त आहे प्रतिकृतीयोग्य कारण हे असे प्रश्न आहेत जे मुळात मला मानवी वागणूक समजून घेण्यास मदत करतात आणि मानसशास्त्रज्ञ म्हणून माझा हा हेतू आहे परंतु नंतर मी नेहमीच या संपूर्ण कल्पनारम्यतेने चालत आहे की शेवटी जे काही मी पाहिले आहे ते मला शेवटी करावे लागेल सामान्यीकरण करावे जेणेकरुन असा दावा करा की माणूस असेच करीत आहे हेच व्यक्तींमध्ये घडते आणि जगाच्या उर्वरित जगाचे वर्तन कसे स्पष्ट केले जाऊ शकते हे सांगू शकते आम्ही ही चर्चा संपण्याआधी मला एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करायचं आहे जे अत्यंत महत्त्वाच्या आहे आणि हळूहळू कालांतराने संशोधनाचा जोपर्यंत अभ्यास केला जातो त्यादृष्टीने हे अत्यंत महत्त्वपूर्ण ठरलं आहे तेथे नैतिक आचारसंहिता असे काहीतरी आहे आणि काही काळानंतर सर्वच संशोधकांना या आचारसंहितेची काळजी घेणे बंधनकारक झाले आहे तर मी यावर दृढनिश्चिती करून फक्त त्यावर लक्ष केंद्रित करू इच्छितो म्हणूनच आपण याची काळजी घेऊ शकता की अभ्यासाचे आयोजन करण्यासाठी हे महत्वाचे आहे हे अभ्यासाच्या प्रकाशनासाठी देखील महत्वाचे आहे आणि आपण कायदेशीरतेच्या दृष्टिकोनातून गोष्टींकडे लक्ष दिल्यास देखील हे महत्वाचे आहे पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला माहितीच्या संमतीने पुढे जावे लागेल तर मुळात एक फॉर्म आहे अभ्यास करण्यापूर्वी तुम्हाला एक फॉर्म डिझाईन करावा लागेल आणि तुम्ही भाग घेणार्या व्यक्तींची संमती घ्या हे एकतर वैयक्तिकरित्या करता येते किंवा ते इलेक्ट्रॉनिक ट्रान्समिशनद्वारे करता येते आपल्याला काळजी घेणे आवश्यक असलेली महत्वाची गोष्ट ही आहे की माहिती दिली जाणारी संमती ही त्या भाषेत असली पाहिजे जी सहभागींनी वाजवी समजण्यायोग्य आहे म्हणून जर माझा हिंदी भाषिक गट असेल तर मला माहिती संमती फॉर्म घ्यावा लागेल जो केवळ एकतर हिंदी किंवा इंग्रजी आणि हिंदीमध्ये आहे जर माझा वेगळा भाषा गट असेल तर मला सहभागींच्या भाषेची काळजी घ्यावी लागेल जेणेकरून सहभागींना ते सहजतेने समजू शकेल अशा माहितीच्या संमती फॉर्ममध्ये एक राखून ठेवलेला फॉर्म आहे जर आपल्या अभ्यासामध्ये अशिक्षित सहभागी असतील तर मग आपण विशेष काळजी घ्यावी लागेल जर आपण मुळात कायदेशीररित्या त्यांच्या माहितीची संमती देण्यास असमर्थ असलेल्या लोकांना सामील केले असेल तर आपण देखील योग्य कायदेशीररित्या अधिकृत व्यक्तीकडे जावे जे त्यांच्या वतीने सही करेल त्याचप्रमाणे संमती देण्यासाठी आपण कायदेशीररित्या मान्य असलेल्या वयोगटातील नसलेल्या लोकांवर कार्य करीत असल्यास पुन्हा आपण त्यांचे पालक किंवा त्यांचे पालक यांच्याकडे जावे ज्यांना त्यांच्या वतीने सूचित संमती फॉर्मवर सही करावी लागेल परंतु आपण त्यांची संमती घेण्यापूर्वी योग्य माहितीची संमती फॉर्म हान ठेवण्याचा सल्ला दिला जातो अभ्यास सर्व संशोधकाची प्राथमिक कर्तव्य सर्व मानसशास्त्रज्ञ म्हणजे गोपनीयता राखणे आणि म्हणूनच आपण आपल्या अभ्यासामधून काढलेली सर्व माहिती ही एक प्रयोगशाळा आहे की नाही हे नैदानिक चाचणी आहे की नाही प्रयोग फील्ड आधारित अभ्यास माहितीची गोपनीयता राखणे आवश्यक आहे ते संरक्षित केले पाहिजे अगदी रेकॉर्डिंगसाठीही हे सत्य आहे आजकाल आम्हाला नेहमीच माहित असते की आपण त्या व्यक्तीची परवानगी घ्यावी या सर्वांसाठी व्हॉईस किंवा प्रतिमा किंवा व्हिडिओ फुटेजसाठी जा हे करत असताना प्राथमिक गोष्ट देखील लक्षात घ्यावी लागेल ती म्हणजे आपल्याला एखाद्या व्यक्तीच्या गोपनीयतेमध्ये कमीतकमी समाविष्ट करावे लागेल म्हणूनच आपण मुळात हे पाहिले पाहिजे की आपण लिहीत किंवा मौखिक आहे की नाही हे आपण बनवित असलेला संवादाचा संदेश अतिशय योग्य अत्यंत वैज्ञानिक असावा आणि त्यात व्यावसायिक चव असावी आपण इतरांच्या गोपनीयतेमध्ये प्रवेश करू नये यासाठी प्रयत्न करा पुढे आपल्याकडे असलेल्या काही गोष्टी आहेत किंवा आपल्याला संस्थात्मक ग्राहकांच्या किंवा वैयक्तिक ग्राहकांच्या किंवा कायदेशीर अधिकाऱ्यांच्या योग्य संमतीने गोपनीय माहिती उघड करण्याची आवश्यकता असू शकते परंतु त्यानंतर काही कायदे आहेत तेथे काही मार्गदर्शक तत्त्वे आहेत आणि प्रत्येक गोष्टीत आपण केलेल्या प्रकटीकरणास या बर्याच तथ्यांचा विचार करावा लागतो प्रकाशनाचा भाग आपल्या संशोधन डेटाविषयी संशोधनाचा हेतू अपेक्षित कालावधी आपल्याला माहिती संमती फॉर्ममध्ये नमूद करण्याची प्रक्रिया संबंधित आहे आपल्याला आपल्या सहभागींना सांगावे लागेल की त्यांना भाग घेण्यास नकार देण्याचा अधिकार आहे किंवा त्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात संशोधन सुरू झाल्याचे माहित झाल्यानंतर ते संशोधनातून माघार घेऊ शकतात तर त्यांनी प्रक्रिया सुरू केली असावी परंतु नंतर जेव्हा त्यांना वाटत असेल की माघार घेण्याचा त्यांचा हक्क आहे मग काही अडचणी उद्भवू शकतात जिथे आपण संभाव्य जोखीम अस्वस्थता प्रतिकूल परिणाम संशोधकास भावी फायदा भागीदारांकडून मिळू शकेल असा संभाव्य फायदा आपण जपून ठेवता त्याचा गोपनीयतेचा भाग सांगायला हवा आपण सहभागीद्वारे प्रदान केले असल्यास प्रोत्साहन आपण सहभागींसह गोपनीयतेच्या मर्यादांबद्दल देखील बोलू शकता आणि नंतर सहभागीने संशोधनात किंवा सहभागींच्या हक्कांशी संबंधित काही प्रश्न असल्यास किंवा सहभागींना निष्कर्ष जाणून घेऊ इच्छित असल्यास आपण कोणाशी संपर्क साधावा हे स्पष्टपणे सांगावे लागेल मला आठवते की आपण आपल्या वैयक्तिक डेटाच्या आधारे केवळ निरीक्षणासाठीच विचारू शकता आपण इतरांच्या डेटावर केलेले निरीक्षण विचारू शकत नाही परंतु एक संशोधक म्हणून आपल्याला हे सांगणे आवश्यक आहे की अधिकृत व्यक्ती कोण आहे ज्यांसह सहभागी बोलू शकतात किंवा त्यांना पत्र लिहू शकतात आता मानसशास्त्रज्ञ ते हस्तक्षेप संशोधन करतात जिथे विशिष्ट प्रकारचे उपचार देखील दिले जातात विशिष्ट हस्तक्षेप देखील प्रदान केले जातात आणि त्यासाठी भिन्न आचारसंहिता आहेत आणि त्या गोष्टी धार्मिक रीत्या पाळल्या पाहिजेत म्हणून प्रामुख्याने आमचा हेतू मानवी वर्तनाला संपूर्णपणे समजून घेण्याचा होता आमची हेतू अशी लपलेली प्रक्रिया समजून घेणे होती जी मोठ्या प्रमाणात लोकांसाठी इतकी स्पष्टपणे अविभाज्य नाही जे आतून जाते नंतर काय होते वर्तन कसे प्रकट होते आणि तेथे एक नमुना आहे एका व्यक्तीमध्ये आणि व्यक्तींमध्ये जेणेकरून आपण सामान्यपणे असे म्हणू शकतो की मानवाचे वर्तन असेच होते यामुळेच एक प्रकारचा वर्तन घडतो आणि यामुळेच वर्तणुकीचा दुसरा सेट बनतो मुळात आपणास या सर्व गोष्टी समजून घेण्यासाठी मदत करण्यासाठी हा कोर्स सानुकूलित करण्यात आला होता आपल्याला गोष्टी अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी सिद्धांत कसे तयार केले जातात सिद्धांत कसे चाखले जाऊ शकतात गृहीतक कसे बनविले जाऊ शकते आणि आपणआम्ही अंतःकरणाने स्वत ला शोधून काढण्यासाठी आम्ही प्रयोगशाळेची सत्रे देखील जोडतो नेहमी विचार करू शकता अशा काही पर्यायांद्वारे म्हणून मला आशा आहे की या कोर्समुळे आपल्याला मानवी मानसशास्त्र थोडे चांगले समजण्यास मदत झाली